कमी क्षमता असलेल्या कणासाठी श्रोडिंगर समीकरणाचे निराकरण δ कार्यक्षमतेमध्ये फिरणाऱ्या कणा साठी श्रोडिंगर समीकरण सोडवल्यानंतरआता मी वेगवेगळ्या संभाव्यतेकडे जाईन तर पुढील संभाव्यता आपण मर्यादित बॉक्स म्हणून विचारात घेऊ याचा अर्थ असा आहे की ही क्षमता या आकाराची आहे ज्याची संभाव्यता L लांबीपेक्षा 0 आहे म्हणून V 0 आणि बाहेरील काही V 0 च्या बरोबरीने आहे तर हा मर्यादित बॉक्स आहे आणि आपण या संभाव्यतेमध्ये हलणार्या वस्तुमान m च्या कणासाठी श्रोडिंगर समीकरण सोडवू इच्छित आहात हे आम्ही आधीच सोडवलेल्या अनंत पेटीच्या विरूद्ध आहे जे संभाव्यता ∞ एका विशिष्ट क्षेत्राबाहेर ज्याची लांबी L आहे म्हणून येथे V 0 होता आणि त्याच्या बाहेर ∞ तर या टोका वर वेव्ह फंक्शन 0 असे घेतले गेले जेव्हा आम्ही हे x0 xL असे घेतले तेव्हा वेव्ह फंक्शनने सीमा अट पूर्ण केली ते 00 आणि L हे 0 या प्रकरणात ऊर्जा इगेन मूल्यं बद्दल काय ऊर्जा इगेन मूल्यं मी डावीकडे लिहित आहे जेथे Enn222mL2 आणि वेव्ह फंक्शन्स 0 आणि L दरम्यान मर्यादित असेल आता याच्या तुलनेत आपण जे केले आहे ते बॉक्सची उंची मर्यादित मानली आहे आणि यामुळे उत्तरात कसा बदल होईल आणि ऊर्जेचे काय होते ते पाहू म्हणून जेव्हा मी हा मर्यादित आकाराचा बॉक्स 0 आणि L घेतो मी तो सममितीय करतो मी तोच बॉक्स 0 ठेवणार आहे तर हे x 0 आहे आणि मी ते सममितीयपणे ठेवतो मी ते कोठेही ठेवून सोडवू शकतो परंतु यामुळे समीकरणाचे निराकरण सोपे होते ऊत्तरअगदी प्रकारे मिळते फंक्शन्स अगदी तशीच राहतात ऊर्जा अगदी तशीच राहते फक्त ते गणिताने सोडवणे सोपे करते तर बॉक्स उणे L2 पासून L2पर्यंत वाढतो आणि या भागाच्या बाहेरची उंची V0आहे तर मी हे गणिताच्या स्वरूपात Vx0 मध्ये आणि x साठी L2 L2 आणि xL2साठी V0 मध्ये ठेवू आणि याच्या दरम्यान एक सीमा आहे आपण काही सीमा स्तिथी शोधत आहोत आणि याचा अर्थ वेव्ह फंक्शन ψ→0 कारण x→±∞ तर xL2 च्या क्षेत्रांमध्ये वेव्ह फंक्शनचे कार्य क्षय होणे आवश्यक आहे तर आता श्रोडिंगर समीकरणे लिहिताना हे सोडवूया तर इथे माझी क्षमता आहे मला ते पुन्हा लिहू द्या x0 L2 L2 आहे श्रोडिंगर समीकरण 22md2dx2VxψEψ x साठी L2 ते L2 दरम्यान हे समीकरण 22mEψ बनते आणि xL2 साठी समीकरण 22mV0 Eψ0बनते मी चिन्ह बदलून दुसरे समीकरण लिहू शकतो 2m2ψ0 आता जर V0E असेल तर ψ हे e2m2V0 Ex असेल आणि म्हणून x0 साठी वजा चिन्ह निवडून मी वेव्ह फंक्शन क्षय करू शकतो X 0 साठी e2m2V0 Ex वर वजा चिन्हावर प्लस चिन्ह निवडून x ∞ च्या दिशेने जाताना मी वेव्ह फंक्शन क्षय करू शकतो तर बाउंड स्टेट V0E साठी अन्यथा स्तिथी बद्ध होणार नाही जर EV0 तुम्ही पाहू शकता की घातांच्या सामर्थ्यात एक i येणार आहे आणि त्यामुळे L2 किंवा L2 च्या क्षेत्राबाहेर समाधान दोलनशील होईल आणि बद्ध स्तिथीसाठी ते मान्य होणार नाही तरबद्ध स्तिथीसाठी V0E असेल तर आता आपल्याकडे काय आहे आपल्याकडे मर्यादित उंचीचा हा बॉक्स आहे ऊर्जा V0बद्धस्थितीसाठी कुठेतरी असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी वेव्ह फंक्शन या बाजूला आणि या बाजूला क्षय पावते उजव्या बाजूला वेव्ह फंक्शन e 2m2V0 Ex असे होते आणि डाव्या बाजूला वेव्ह फंक्शन e2m2V0 Ex असे होते आणि या दरम्यान ते एक रेषीय संयोजन असेल तर x आपण Ae 2m2V0 Ex म्हणून लिहू शकतो xL2 साठी Be2m2V0 ExL2 वर

आणि एक रेषीय संयोजन CexDe xवर्गमूल्याखालील काहीतरी x x L2 ते L2 वर्गमूळाच्या आत काय आहे 2mE2 आता तुम्ही मला प्रश्न विचारू शकता E0 बाध्य स्थितीसाठी का शक्य नाही शेवटी तुमच्याकडे ते असू शकते माझ्याकडे ते का नाही आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच शोधा सोप्या मार्गाने जर E0 असेल तर आपण काही अटी पूर्ण करू शकणार नाही म्हणून मी हे तुमच्यावर विचार करण्यासाठी सोडतो तर माझ्याकडे जे आहे ते आहे म्हणूनमी xL2 साठी उपाय निश्चित केला आहे आणि आपल्याला जे सापडले आहे ते म्हणजे बद्ध स्तिथी ऊर्जा EV0 आणि उजव्या बाजूला हे क्षय पावले पाहिजे उजव्या हाताला x हे L2 पेक्षा मोठे असल्यामुळे आणि हे 0 वर जात असल्यामुळे याचे निराकरण क्षय पावते येथे e 2m2V0 Ex आणि डाव्या बाजूला समाधान 2m2V0 Ex म्हणून क्षय होते मध्ये काय मधे काय उपाय आहे चला त्यावर लक्ष केंद्रित करूया तर दरम्यान माझ्याकडे वजा 22md2dx2 अधिक क्षमता 0 आहे आणि माझ्याकडे 0 Ex0 किंवा 2m2Eψ0 आता मी दावा करीत आहे की E 0 पेक्षा जास्त असावे आणि बाध्य अवस्थेसाठी ते 0 पेक्षा कमी आहे E0 का शक्य नाही हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडला होता आपण समीकरणाच्या समाधानाद्वारे पहा आणि वेव्ह फंक्शन च्या निराकारनाद्वारे अटी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला E0 का शक्य नाही हे आपण पाहू तूर्तास आपण V0E0 ला एका बाध्य अवस्थेसाठी घेऊ उत्तर अगदी स्पष्ट आहे की ψ या समीकरणासाठी एकतर ei2mE2x किंवा e i2mE2x मी हे वास्तविक स्वरूपात देखील लिहू शकतो cos 2mE2xकिंवा sin 2mE2x cos x हे ei2mE2x आणि e i2mE2xआणि sin याचे एक रेखीय संयोजन आहे म्हणून मी ते कोणत्याही प्रकारे लिहू शकतो तर हा माझा ψ आहे आता मला सर्व प्रकारे उत्तर मिळाले आहे म्हणून आपण ते लिहू ते xL2 साठी xAe2m2x असेल Be √x ला समान तसेच x xL2 ला समान असेल आणि। x । L2 साठी रेखीय संयोजन Ccos 2mE2x Dsin 2mE2x असू शकते मला ते पुन्हा लिहू द्या तर आता बॉक्समध्ये हा कण x0 वर पडलेल्या बॉक्सच्या मध्यभागी आणि L2 आणि L2वर असलेल्या कडा साठी माझ्याकडे xAe आहेत मला हे αx म्हून वापरू द्या αx साठी x 0 हे x 0 साठी Beαxच्या बरोबरीचे आहे जेथे α2m2 आणि x साठी Ccos βx Dsin βx च्या बरोबरीचे आहे L2 हे 0 नसून हे L2 L2xL2 पेक्षा मोठे आहे हे उपाय आहेत आता वेगवेगळ्या बिंदूंवर सीमा जुळवून मी A B C आणि D शोधू शकतो परंतु मी हे अधिक चांगले करू शकतो आता ψ हे किंवा ψ च्या बरोबरीने होणार आहे या वस्तुस्थितीचा वापर करून मी प्रत्यक्षात A B मधील संबंध लगेच शोधू शकतो पूर्वी सांगितल्यामुळे मी ते करू शकलो सीमा जुळवून मला तेच उत्तर मिळेल आता आपण संभाव्यता अशा प्रकारे हलवूया कि ती x 0 वर केंद्रीकृत होईल आणि क्षमता सममिती बनते मी काही अनावश्यक गणिती पायऱ्या कमी करू शकतो त र हे मला लगेच सांगते की AB किंवा A B A B मला सममिती देईल म्हणजे xψ आणि दुसरा मला ψ असममिती देईल म्हणजे x ψ तर आपण एका वेळी त्यांच्यावर लक्ष केंद्रित करूया तर आपण A B घेऊया म्हणजे मी सममितीय ψ घेत आहे तर माझ्याकडे xL2 साठी xAe αx आहेजो Aeαx शी समान आहे x L2 साठी α2m2 आहे आणि समान आहे Nowआता सममितीय समाधानासाठी माझ्याकडे Ccos βx Dsin βx असलेल्या संयोगाकडे बघूया दोन्हीमध्ये सममितीय असणारे एकमेव कार्य म्हणजे cosine तर हे काही कोसाइन C×cos βx किंवा ।x।L2 β2mE2 असणार आहे लक्षात ठेवा की E 0 असममितीय वेव्ह फंक्शनचे काय तर आपण असममितीय वेव्ह फंक्शनसाठी लिहू त्यासाठी मला A B असणार आहे तर xL2 साठी ψ हे Ae αx होणार आहे xL2 साठी Aeαx असणार आहे आणि xL2 साठी काही स्थिर Dsin βx असेल कारण sin हे x 0 च्या भोवती एक असममितीय वेव्ह फंक्शन आहे आता आपण समीकरणे सोडवू आणि आपली उत्तरे मिळवू तरआपण प्रथम सममितीय ψ चा विचार करू वेव्ह फंक्शन सममितीय असल्याने मला फक्त एका बाजूला अटी पूर्ण करणे आवश्यक आहे तर दुसरी बाजू आपोआप समाधानी होईल तर हे कोसाइन फंक्शन आहे मला ते फक्त योजनाबद्धपणे दाखवू द्या तर हे केंद्रात नॉन शून्य असणार आहे आणि आपण दूर जाताच ती क्षय होईल हा दुसरा मार्ग आहे ज्यामध्ये फंक्शन कमी होत आहे हे असे देखील असू शकते या सीमा आहेत हे असे देखील असू शकते परंतु सममितीय आणि हे संयोजन आहे आपल्याला माहित आहे कि खालच्या बाजूला उच्च कोसाइन आहे आता अनंत बॉक्सच्या तुलनेत हे वेव्ह फंक्शन पसरले आहे तर मला हे लिहू द्या वेव्ह फंक्शन अनंत बॉक्स वेव्ह फंक्शनच्या तुलनेत पसरलेले आहे मी हिरव्या रंगाद्वारे दाखवलेले अनंत बॉक्स वेव्ह फंक्शन येथे मर्यादित आहे येथे हे अधिक पसरले असल्यास हे अधिक पसरले आहे याचा अर्थ वर्तमान समस्येसाठी Δx तर मर्यादित बॉक्स अनंत बॉक्ससाठी Δx पेक्षा मोठा आहे याचा अर्थ अनिश्चित संरक्षण बॉक्सद्वारे मर्यादित बॉक्ससाठी p अनंत बॉक्ससाठी p पेक्षा कमी आहे आणि हे लगेच सूचित करते की मर्यादित बॉक्ससाठी Ekinetic हे अनंत बॉक्ससाठी Ekinetic पेक्षा कमी आहे अनंत बॉक्ससाठी गतिज ऊर्जा आणि बहुतांश ऊर्जा गतीशील असल्याने तुम्हाला दिसेल की आता ऊर्जा थोडी कमी झाली आहे हे अनिश्चिततेच्या तत्त्वाचे प्रकटीकरण आहे आता आम्ही ऊर्जा कशी ठरवू तर उर्जा सीमा परिस्थितीनुसार निर्धारित केली जाते आपण आधीच तपासले आहे कि →±∞→0 फक्त इतर सीमेची अट शिल्लक आहे ती म्हणजे वेव्ह फंक्शन ψ आणि सीमेवर अखंड असणे तर याचा अर्थ काय आहे याचा अर्थ या मर्यादित चौकटीत सीमा कुठे आहेत सीमा xL2किंवा L2 वर आहेत म्हणून जर मी एका बाजूला डॉटचे समाधान केले तर दुसरी बाजू आपोआप समाधानी होईल कारण आपण आधीच काळजी घेतलेल्या वेव्ह फंक्शनच्या सममितीय आणि असममितीय स्वरूपामुळे हे होईल तर xL2 सोल्यूशनमधून L2 xL2 सोल्यूशनसाठी L2 च्या समान असेल चला त्या फंक्शन्स लावू या म्हणून मी Ccos βL2 Ae αL2घेणार आहे तो माझा समीकरण क्रमांक 1 असेल आणि मी L2 xL2फंक्शनसाठी L2 ची गणना देखील करणार आहे आणि यावरून मला Cβsin βL2 αAe αL2 मिळेल हे माझे समीकरण २ असेल आणि ही दोन समीकरणे मला ऊर्जा देण्यासाठी पुरेशी आहेत तर यातून आपल्याला काय मिळते ते पाहूया आपल्या कडे Ccos βL2 Ae αL2 आणि βCsin βL2 αAe αL2 असलेल्या सीमा अटी आहेत मी येथे या वजा चिन्हाची काळजीघेतो म्हणून हे समीकरण 1 आणि समीकरण 2 आहे आता जर तुम्ही A αL2साठी पर्याय दिला तर हे αCcos βL2होईल तर माझ्याकडे βCsin βL2 αCcos βL2 C दोन बाजूंनी रद्द होतो आणि माझ्याकडे tan βL2 α आहे अशा प्रकारे सीमारेषेच्या परिस्थितीतून उद्भवणारी स्थिती आहे म्हणून मला L2 ने दोन्ही बाजूंनी गुणाकार करू द्या βL2tan βL2 αL2 या टप्प्यावर मी तुम्हाला आणि काय आहे याची आठवण करून देतो α2m2 आणि β2mE2 आणि E 0 मला या βL2ला काही फंक्शन X tan X शी समान आहेत मी याला Y म्हुणतो हे समीकरण आहे जे आपल्याला ऊर्जा मिळवण्यासाठी सोडवायचे आहे आपण हे कसे सोडवू तर निराकारणाचे स्वरूप समजून घेण्यासाठी आपण X tan X Y हे समीकरण पाहू आता XαL2 जे 2m2 L2आहे तर X2L222mV02 2mE22mV02L22 एक L2 देखील आहे हे L222mV02 Y2 असेल तर X2Y2 हे स्थिर 2mV02L22 म्हणून जर मला X विरुद्ध Y आलेख काढायचा असेल तर हे 2 असू द्या तर माझ्याकडे हा आलेख Xtan X असा असेल आणि माझ्याकडे X0 Y0 X2Y2जे 2mV02L22शी समान आहे तर X विरुद्ध Y हा आलेख असा दिसेल हे X2Y2 स्थिरतेच्या बरोबरीचे आहे क्रॉस सेक्शन मला उपाय देते तर हा विशिष्ट X हा उपाय आहे त्याला X 0 म्हणूया पुढील वक्र हे π असे दिसेल नकारात्मक बाजू मोजली जात नाही म्हणून हे बाहेर आहे हे मोजले जात नाही कारण X आणि Y हे 0 पेक्षा मोठे असणे अपेक्षित आहे तर आपल्याकडे निश्चितपणे एक उपाय मिळेल याची हमी आहे तर Xtan X Y साठी एक उपाय निश्चित आहे हे नेहमीच असणार आहे कारण हिरवा वक्र xtan x 0 मधून जातो आणि वर्तुळ नेहमी तो कापत असतो तर याचा अर्थ असा आहे की कमीतकमी एक बद्ध स्तिथी नेहमीच तेथे असणार आहे जर तुम्ही V0 आणि L22 वाढवले तर मला मोठे आणि मोठे वर्तुळ मिळेल म्हणून जर मी V0L24मोठे आणि मोठे केले तर मला दुसरी स्तिथी मिळू शकेल परंतु याची खात्री नाही की V0 मोठे असणे आवश्यक आहे L2 मोठे किंवा संयोजन असू शकते V0L22 मोठे आणि मोठे असणे आवश्यक आहे तर जेव्हा मी उपाय पाहतो तेव्हा आपण काय निष्कर्ष काढतो हे पहिले आहे दुसरे π पासून सुरू होते आणि जर मी पाहिले तर y हे x चे कार्य आहे तर या समाधानाची हमी दिली जाते की दुसरा उपाय फक्त सममितीय असेल तरच येतो जरV0L24 किंवा V0L2 मोठे असेल तर कधीकधी तुम्ही असेही मन्हू शकता कि V0L2 संभाव्यतेची ताकद मोजते तर क्वांटम मेकॅनिक्समध्ये संभाव्यतेची शक्ती केवळ त्याच्या उंचीवरच अवलंबून नाही तर ती किती लांब आहे यावर देखील अवलंबून असते याचा अर्थ असा आहे की संभाव्यता आणखी दूर गेल्यावर x मोठा होणार आहे आणि गतीज ऊर्जा लहान होणार आहे आणि म्हणून ती अधिक बद्ध स्तिथी असेल कारण तीच क्षमता आता इतर स्तिथीमध्ये येऊ शकते किंवा त्यांचे समर्थन करू शकते कारण त्यांच्याकडे कमी गतिज ऊर्जा आहे आता असममितीय वेव्ह फंक्शनचे काय या प्रकरणात लक्षात ठेवा कि xψ तर या प्रकरणात मी xL2 साठी xA e αx घेणार आहे आणि हे xL2 साठी A eαx असणार आहे आणि काही स्थिर C किंवा D असणार आहे xL2 साठीsin βx असेल तर हे L2आहे आता समाधानाचे स्वरूप बदलते आणि सीमेवर xL2 जर मी पुन्हा वेव्ह फंक्शन त्याच्या डेरिव्हेटिव्हशी जुळवतो तर मला ऊर्जा मिळेल तर माझ्याकडे xA e αx xL2 आहे आणि हे काही Csin βx साठीxL2 च्या बरोबरीचे आहे तर L2 सतत असणे म्हणजे A e αL2Csin βL2 आणि L2 सतत असणे म्हणजे A e αL2C βcos βL2 हे समीकरण 1 हे समीकरण 2 आहे या वेळी जेव्हा तुम्ही दोन समीकरणे एकत्र कराल तेव्हा तुम्हाला मिळेल Xcot X Y पुन्हा कुठे पूर्वीप्रमाणे XβL2 आणि YαL2असेल या समीकरणाचे निराकरण जे उणे Xcot X Y आहे ते आलेख पद्धतीने देखील मिळवता येते जसे आपण पूर्वी tan X Y साठी केले होते आणि ते कसे केले जाते ते पाहूया म्हणून जर मी Xtan X प्लॉट केले तर ते X2 वर पर्यंत वाढेल हे X आहे आणि Xcot X या ठिकाणी 0 असेल तर हे Xtan X आहे Xcot X हे असे जाईल आणि Xπ पर्यंत वाढेल आणि इथून पुन्हा मला Xtan X मिळेल हे आहे Xcot X आणि X चे फंक्शन म्हणून Y कसे दिले जाते ते लक्षात ठेवा म्हणून हे माझे Y आहे हे X आहे Y हे X चे फंक्शन वर्तुळांनी दिले आहे तर छेदनबिंदू मला उपाय देतात तर एक उपाय नेहमीच असतो म्हणून आपण निष्कर्ष काढूया की एका सममितीय समाधानाची नेहमीच हमी असते कारण आपण आधी टिप्पणी केली होती तथापि जर मला अधिक बद्ध स्तिथी हवी असतील तर संभाव्यतेची ताकद ज्याला आपण पूर्वी V0L2 म्हणून परिभाषित केले आहे ती वाढणे आवश्यक आहे तर X2Y22m2 V0L24 हे समीकरण लक्षात ठेवा जरV0L24 मोठे आणि मोठे झाले तर याचा अर्थ या लाल वर्तुळांची त्रिज्या मोठी होते लक्षात घ्या की पहिली स्तिथी सममितीय आहे नंतर मला असममितीय स्तिथी मिळते नंतर मला पुन्हा एक सममितीय स्थिती मिळते पुढे एक असममितीय स्थिती असेल तर सर्वात कमी ऊर्जेमध्ये सममितीय स्थिती फिरतात पुढील उच्च असममितीय स्थिती आहे पुढील उच्च पुन्हा सममितीय आहे आणि हे असेच असेल मला पुढील दोन स्थितीसाठी किमान किती सीमा आवश्यक आहे इथे दोन सीमा आहेत तर त्यासाठी वर्तुळाची त्रिज्या चला आणखी एका बद्ध स्थिती साठीX2Y2 2 पेक्षा मोठे असावे आणि याचा अर्थ असा आहे 2m2 V0L24 पेक्षा मोठे असावे किंवा 24 or V0L2 हे 222m पेक्षा मोठे असावे जर त्या परिस्थितीत असे असेल तर माझ्याकडे दोन बद्ध स्तिथी असतील जर मी ते मोठे आणि मोठे केले तर अधिकाधिक बद्ध स्तिथी येतील तर या प्रकरणात आपण काय म्हणू शकतो की एक बद्ध स्थिती नेहमीच संभाव्यतेची ताकद असते V0L2 मुळे अधिकाधिक बद्ध स्तिथी दिसून येतात तर या व्याख्यानाचा निष्कर्ष काढण्यासाठी आपण 1 डी मध्ये मर्यादित संभाव्यतेमध्ये कण हलवण्याच्या श्रोडिंगर समीकरणाचे निराकरण केले आहे दुसरे एक बद्ध स्तिथी नेहमीच अशा संभाव्यतेमध्ये अस्तित्वात असते आणि शक्ती V0L2 मोठी होत सममितीय असममितीय सममितीय असममितीय अनुक्रमाने अधिक बद्ध स्थिती देते आता आपण इथे थांबू आणि आता पुढील व्याख्यानात आपण संख्यात्मक तंत्रांचा वापर करून अधिक क्लिष्ट क्षमतांसाठी एक डी श्रोडिंगर समीकरण कसे सोडवायचे ते पाहू